अभिवादन अभियांत्रिकीमध्ये अध्यापन व शिक्षण या मॉडेल 3 टेलेचे युनिट 5 मध्ये आपले स्वागत आहे हा भाग मेंदू कसे शिकतात हे समजून घेण्यासाठी आमच्या प्रयत्नांचा पुढील भाग आहे मागील भागात आपल्याला जे समजले ते मेंदूचे शरीरशास्त्रबद्दलचे मर्यादित ज्ञान आणि गोष्टी कशा काम करतात यावर आधारित होते शिकवण्याच्या काही विशिष्ट पद्धती आहेत ज्यांच्यामुळे इंद्रियां कडून शॉर्टटर्म मेमरी मध्ये माहितीचे हस्तांतरण करण्यामध्ये मेंदूला मदत होते मेमरी कशी तयार होते आणि मेमरी मधून माहिती पुन्हा कशी मिळवली जाते या संदर्भात आपण मेंदूचे एक मॉडेल गृहित धरले जे डेव्हिड सौसाने दिलेल्या मॉडेल वर आधारित होते आपण पाहिले की इंद्रियां कडून मिळणारी माहिती प्रथम इमिजिएट मेमरीकडे कशी जाते आणि तेथून की वर्किंग मेमरी कडे कशी पाठविली जाते मागच्या भागात आपण शिकलेल्या शिकवण्याच्या काही पद्धती वापरून ही प्रक्रिया सोपी केली जाऊ शकते या भागात आपण प्रक्रिया पुढे शिकणार आहोत वर्किंग मेमरीमध्ये माहिती प्राप्त केल्यानंतर त्यात काय आहे हे मेंदूला समजून सांगण्यासाठी तसेच ती माहिती पुढे लॉन्गटर्म मेमरीकडेे पाठवून तेथेच साठवून ठेवण्यासाठी मी काय करू शकतो आपण काही विशिष्ट प्रक्रिया शिकणार आहोत ज्या ही माहिती लॉंगटर्म मेमरीमध्ये टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असतात अर्थात इतर बर्याच प्रक्रिया आहेत उदाहरणार्थ 'मी माहिती कशा प्रकारे पुनर्प्राप्त करू शकतो ' अजून असे बरेच पैलू आहेत ज्यावर आपण लक्ष देणार नाही आपण केवळ लॉन्गटर्म मेमरीची निर्मिती आणि ती टिकवून ठेवणे याकडे लक्ष देणार आहोत मेमरी आपल्याला भूतकाळ देते आपले भूतकाळातील अनुभव एकत्र करून मेमरीत साठवले जातात मेमरी आपल्याला भूतकाळ आणि 'आपण कोण आहोत' यांची जाणीव करून देते आणि हे मानवी व्यक्तिमत्वासाठी आवश्यक असते आपण कोण आहोत हे आपल्या स्मरणात मुख्यतः काय साठवले आहे यावरून ठरवले जाते तर काही कारणास्तव मेमरीचा काही भाग काढून टाकल्यास आपण भिन्न व्यक्ती होतो म्हणूनच मेमरी प्रभावीपणे 'आपण काय आहोत' असं म्हणत असते सर्व व्यावहारिक हेतूंसाठी आपण एक गृहित धरू शकतो की माहिती साठवण्याची मेंदूची क्षमता अमर्यादित आहे मेंदू या क्षमता पलीकडे माहिती हाताळू शकत नाही असे म्हणण्यासाठी अद्याप कोणीही एखादी संख्या किंवा काहीही घेऊन आलेले नाही म्हणून नवीन काही शिकण्यात काहीच अडचण नाही जेव्हा आपण काही शिकतो तेव्हा मेंदू शारीरिक आणि रासायनिक बदल या दोन्हीमधून जातो म्हणजे आपला मेंदू एकसारखा रहात नाही किंवा काल काय होता त्यापेक्षा आज बदललेला असतो कारण गेल्या काही तासांत आपण काही अनुभवांतून गेलो असतो आणि संग्रहित केलेले काही जुने अनुभव टाकून दिले जातात आज असलेला मेंदू काल होता त्यापेक्षा वेगळा आहे जेव्हा उत्तेजन मिळते तेव्हा यामुळे न्यूरॉन्सचा समूह एकत्रितपणे प्रक्षेपित होतो प्रक्षेपण थोड्या काळासाठीच टिकू शकते याचा अर्थ प्रक्षेपित केलेला न्यूरॉन्सचा समूह थोड्या काळासाठी एकत्र राहतो याला स्टॅण्डबाय वेळ असे म्हणतात स्टँडबाय वेळेच्या दरम्यान तालीम आणि सराव या प्रक्रियांमुळे नमुन्याची पुनरावृत्ती झाली तर संबंधित समूहाची एकत्र प्रक्षेपित होण्याची प्रवृत्ती वाढते म्हणजेच जेव्हा काही उत्तेजन मिळते तेव्हा न्यूरॉन्सचे काही समूह एकत्र प्रक्षेपित होतात म्हणजे स्टॅण्डबाय काळानंतर काय घडले हे मला आठवत नाही उत्तेजनाचा परिणाम म्हणून लॉंगटर्म मेमरीमध्ये आपण काहीतरी हस्तांतरित करू इच्छित असल्यास आपल्याला सराव आणि तालीम या विशिष्ट प्रक्रियांमधून जावे लागते यालाच सिनॅप्टिक अवेअरनेस अँड सेन्सिटीव्हीटी यामुळे एनग्राम नावाचा एक नवीन मेमरी मार्ग तयार होतो हे एनग्राम एकमेकांशी संपर्क करून एक जाळे बनवतात त्यामुळे तेव्हा एकाला उत्तेजना मिळते तेव्हा संपूर्ण जाळे मजबूत होते आणि त्याच्यामुळे मेमरी अजून पक्की होते यामुळे मेमरी मधून एखादी गोष्ट परत मिळवणे सोपे जाते समजा उत्तेजनाच्या वेळी एखादा एनग्राम तयार झाला आहे आणि तालीम व सराव या विशिष्ट प्रक्रियेतून आपण त्यांना बळकट केले आहे हा कथेचा फक्त एक भाग आहे हे नेटवर्क जर आपण भूतकाळातील अनुभवांमुळे आधी तयार झालेल्या नेटवर्कशी जोडले तर आपण नवीन मेमरी आधी अस्तित्वात असलेल्या नेटवर्कशी जोडत असतो हे नेटवर्क आपल्या मागील अनुभवांच्या विस्तृत श्रेणीतून येऊ शकते अशी अनेक नेटवर्क एकमेकांशी जोडली गेली तर विशिष्ट मेमरी परत पाठवणे सोपे होते चांगल्या शिक्षणाची प्रक्रिया ही आहे की एखादी नवीन शिकलेली गोष्ट आपल्या जुन्या अनुभवांशी निगडित झाली पाहिजे एखादा न्यूरॉन प्रक्षेपित झाला तर त्याच्याशी संबंधित इतरही न्यूरॉन्स प्रक्षेपित होतात आणि त्यानंतर लगेच ही माहिती आपल्याला गरज असताना वर्किंग मेमरी कडे येते तुम्हाला या कथेचे तात्पर्य हवे असेल तर ते हे आहे की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकता तेव्हा ती महत्त्वाची असेल तर आपल्या मेमरीतील जास्तीत जास्त गोष्टींशी निगडित करून ठेवा असे जेवढे जास्त संबंध तुम्ही निर्माण कराल तेवढी नेटवर्क एका उत्तेजनामुळे कार्यान्वित होतील यामुळे सुरुवातीला असंबद्ध वाटणार्या गोष्टीशी तुम्ही त्याचा संबंध जोडू शकता मेमरीचा आणखी एक पैलू मेमरी अखंड साठवल्या जात नाहीत त्या तुकड्यांमध्ये आणि सेरेब्रममध्ये वितरीत केलेल्या जागांमध्ये साठवल्या जातात जणू मेमरीचे तुकडे केले जातात आणि प्रत्येक तुकडा वेगवेगळ्या ठिकाणी साठविला जातो आणि ते सर्व नंतर एकमेकांशी जोडले जातात मेमरी ची साठवण करताना त्या एनग्रामच्या नेटवर्क बरोबर जोडल्या जातात एक एनग्राम सक्रिय केल्यास त्या प्रसंगाशी किंवा वस्तूशी संबंधित जुने सर्व विचार आणि अनुभव एकत्रितपणे आठवतात आपण एक घटक चेतवला तर इतर सर्व घटक एकत्र येतात आणि अशा वेळेला तुम्हाला जुना अनुभव पूर्णपणे आठवतो असे अनुभव मेंदू एकापेक्षा जास्त नेटवर्कमध्ये साठवून ठेवतो या साठवण याला मर्यादा नाही जर तुम्ही एखादे साधे डिफरन्सीयल इक्वेशन शिकले असेल तर तुम्ही जुने अनुभव आठवेपर्यंत हे डिफरन्सीयल इक्वेशन भूतकाळातील अनेक गोष्टींशी निगडीत करता येते उदाहरणार्थ काळानुसार बदलणारी कोणतीही गोष्ट डिफरन्सीयल इक्वेशनप्रमाणे मॉडेल केले जाऊ शकते किंबहुना काळाबरोबर बदलणाऱ्या या सर्व गोष्टी त्याप्रमाणे मॉडेल केल्या जाऊ शकतात आपला जगाबद्दलचा दृष्टिकोन सुद्धा काळाप्रमाणे बदलत असतो सर्व संबंधित नेटवर्क चेतवली जात असतात आणि त्यालाच आपण एक्सटेंडेड एक्सपेरियन्स असे म्हणतो जेवढया जास्त जोडण्या केल्या जातात तेवढे जास्त लक्षात येते आणि शिकणारा नवीन शिकलेल्या गोष्टींना अर्थ जोडू शकतो ही प्रक्रिया नवीन गोष्टी आठवण्याच्या बऱ्याच संधी निर्माण करते कारण जर तुम्ही एखादी गोष्ट पाठवू शकत नसाल तर ती साठवली असली तरी निरुपयोगी आहे ती साठवली असली तरी आपल्या लक्षात नसेल की ती साठवली आहे का नाही आणि आपण ती आठवू शकत नसलो तर तिचा उपयोग नाही लॉंगटर्म मेमरीचे ढोबळ मानाने डिक्लेरेटिव्ह मेमरी असे वर्गीकरण केले जाऊ शकते आजपर्यंत बहुसंख्य न्यूरोसाइंटिस्ट मानतात की हे या दोन श्रेणींमध्ये वर्गीकृत असू शकते आणखी काही वर्षांनंतर न्यूरोसाइंटिस्ट हे वर्गीकरण बदलू शकतात किंवा काही अधिक वर्ग जोडू शकतात किंवा एकत्र करू शकतात आत्ताच हे नक्की सांगता येणार नाही डिक्लेरेटिव्ह मेमरी नावे वस्तुस्थिती संगीत आणि वस्तू आदि लक्षात ठेवणे याचे वर्णन करते आणि तिच्यावर हिप्पोकॅम्पस आणि सेरेब्रमद्वारे प्रक्रिया केली जाते आम्ही उल्लेख केल्याप्रमाणे हिपोकॅम्पस वर्किंग मेमरी कडून लॉन्ग टर्म मेमरी कडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया करते डिक्लेरेटिव्ह मेमरीतुन आठवण्याची प्रक्रिया सह्जपणे होते हे नॉनडिक्लेरेटिव्ह मेमरीतुन आठवण्याची प्रक्रिया सह्जपणे होते डिक्लेरेटिव्ह मेमरी पुढे एपिसोडिक मेमरी आणि सिमेंटिक मेमरीमध्ये विभागली जाऊ शकते एपिसोडिक मेमरी आपल्या स्वतःच्या इतिहासाच्या घटनांच्या जागरूक स्मृतीचा संदर्भ देते जेव्हा एखादी घटना घडली तेव्हा त्या घटनेचा वेळ आणि ठिकाण ओळखण्यास ती मदत करते आणि आपल्याला ओळख समजते मला अनुभव एकतर सकारात्मक किंवा नकारात्मक म्हणून आठवतो संपूर्ण गोष्ट एक भाग आहे मी गेलो आणि चित्रपट पाहिला तर मला सर्व तपशील आठवेल की नाही हे सांगता येणार नाही परंतु मी अनुभवलेल्या घटनेतील काही पैलू लक्षात ठेवू शकतो सिमँटिक मेमरी हे वस्तुस्थिती आणि डेटा बाबतचे ज्ञान असते ते कोणत्याही घटनेशी संबंधित असू शकत नाही आपल्याला माहित आहे कि ताजमहाल आग्रामध्ये आहे ही एक सिमँटिक मेमरी आहे वेळ कसा सांगायचा दोन संख्यांचा गुणाकार कसा करायचा आणि आपण गोष्टींच्या समूहाला सिमेंटिक मेमरी असे म्हणू शकतो या दोघांमधील फरक 'सैन्यदलातल्या एका दिग्गज व्यक्तीला आठवणे की कारगिल युद्ध झाले होते' हा सिमँटिक मेमरीचा वापर आहे एक माजी सैनिक म्हणून त्याला कारगिल युद्ध घडले याची आठवण येते पण जर त्याने त्यामध्ये भाग घेतला असेल तर त्या युद्धातील अनुभवांचे स्मरण करणे ही एपिसोडिक मेमरी आहे त्यांना ठाऊक असेल की ते पटणारे अनुभव आहेत की नाहीत त्यांना त्या वेळेच्या अनुभवाचे प्रत्येक मिनिट कदाचित आठवेल आणि हे एपिसोडिक मेमरी बनवते प्रोसिजरल कंडिशनिंग आणि नॉन असोसिएटिव्ह लर्निंग असे नॉनडिक्लेरेटिव्ह मेमरीचे भाग आहेत प्रोसिजरल मेमरी ज्यात हालचाल आणि बौद्धिक अशी दोन्ही कौशल्ये समाविष्ट असतात या क्रिया कशा कराव्यात याच्याशी संबंधित असते दात घासण्यासारखी सोपी गोष्ट घ्या दात घासणे हे एक हालचालीचे कौशल्य आहे किंवा आपण ज्याचा सराव केला आहे आणि त्याला एक बौद्धिक आयाम आहे कारण किती वेळ दात घासले पाहिजेत आणि आपण कोणती टूथपेस्ट वापरतो कोणत्या वेळी आपल्याला दात घासायचे आहेत हे सर्व बौद्धिक निर्णय आहेत सामान्यत प्रोसिजरल मेमरीमध्ये हालचाल आणि बौद्धिक अशी दोन्ही कौशल्ये असतात उदाहरणार्थ दात घासणे सायकल चालविणे कार चालविणे किंवा सामान्य डिफरंशियल समीकरण सोडविणे वगैरे आणि तुम्ही आपल्याला पाहिजे असलेल्या अनेक क्रियांची यादी करू शकता जसजसा कौशल्याचा सराव वाढत जातो तसे या मेमरी अधिकाधिक कार्यक्षम बनतात उदाहरणार्थ आपल्या व्यवसायासाठी तुम्हाला दररोज सामान्य लिनिअर डिफरंशियल समीकरणे सोडविण्याची आवश्यकता असेल तर प्रत्येक वेळी प्रक्रिया नेमकी काय आहे हे शोधण्यासाठी आपणास प्रयत्न करणे आवश्यक नाही प्रोसिजरल मेमरीशी संबंधित क्रिया वारंवार सराव करण्याने अधिक कार्यक्षम होतात संबंधित क्रिया थोड्या सजग विचारांनी करता येतात मला नक्की काय माहित आहे किंवा पुढे काय करायचे आहे याचा आपण जाणीवपूर्वक विचार करण्याची गरज नाही याचा अर्थ असा की मेंदूत रिफ्लेक्टीव्ह मोड अशी प्रक्रिया बदलली जाते याचा अर्थ असा आहे की मी काही काळापूर्वी डिफरंशियल समीकरण सोडवण्यासारखे काही केले असल्यास पूर्वीचा सर्व तपशील मला आठवत नाही आता मी नेमकं काय करायचं यावर चिंतन करण्याची गरज आहे क्रियांचा अनुक्रम काय आहे आणि तरच मी फक्त एका निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो या ऐवजी एखादी गोष्ट मी रोज करत असेन तर मला काही विचार करण्याची गरज नसते कारण ती प्रतिक्रियात्मक होत जाते आणि तो प्रसंग आठवल्यावर क्रिया आपोआप घडतात अनेक बौद्धिक कौशल्ये जी आपोआप केली जातात ती प्रोसिजरल मेमरीवर अवलंबून असतात पर्सेप्च्युअल रेप्रेसेंटेशन सिस्टिम बद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट आहे ही मेमरी शब्दांची रचना स्वरूप आणि मेमरीमधील काही गोष्टी ज्या पूर्व अनुभवाद्वारे स्पष्ट आठवल्याशिवाय सुचित केल्या जाऊ शकतात यांच्याशी संबंधित आहे हे कसे होते उदाहरणार्थ कोणीतरी आपल्याला पाच अक्षरी शब्द देते ज्यामध्ये दोन अक्षरे गहाळ आहेत आपल्या पूर्वीच्या अनुभवावर आधारित त्या जागा तुम्ही भरू शकता आपल्याला त्या शब्दाची पाचही अक्षरे आवश्यक नसतात काही रेखांकन वेगवेगळ्या विचित्र वस्तूंसह दर्शवलेली आहेत उदाहरणार्थ डोक्यावर दोन शिंगे ठेवून मानवी व्यक्ती मग लगेचच आपण म्हणू शकाल की ही गोष्ट प्रत्यक्ष जगात अस्तित्वात नाही जोपर्यंत आपण प्रत्यक्षात पाहत नाही तोपर्यंत आपल्या संबंधित पूर्वीच्या अनुभवावर आधारित वास्तविक जगात दोन शिंगे असलेले मानव अस्तित्वात नाहीत मला वाटत नाही की आपल्यापैकी कोणी हे पाहिले असेल किंवा कमीतकमी अशी कोणतीही घटना घडली नाही की तेथे शिंगे असलेले लोक आहेत याला आपण पर्सेप्च्युअल रेप्रेसेंटेशन सिस्टिम म्हणतो आपल्याकडे प्रख्यात सुप्रसिद्ध क्लासिकल ' हे तेव्हा होते जेव्हा प्रक्रिया केलेले उत्तेजन एका गोष्टीस सूचना देऊन त्यांच्याकडून प्रक्रिया न केलेला प्रतिसाद मिळवते या प्रकारच्या शिक्षणाला असोसिएटिव्ह लर्निंग असे म्हणतात तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून काम करीत आहात असे समजा आणि तुमच्या इमारतीतून तुम्हाला अचानक गजर ऐकू येतो जर असोसिएटिव्ह लर्निंग असेल तर या गजराचा संबंध आपण आगीची सूचना म्हणून जोडतो जर आपण आगीची सूचना मिळाल्यानंतर करण्याची कृती शिकली असेल तर आपण त्या पद्धतीचे पालन करतो गजर आणि तो वाजल्यानंतर केलेल्या सूचनांचे पालन हे एकमेकांशी संबंधित आहेत यालाच क्लासिकल कंडिशनिंग असे म्हणतात नॉन असोसिएटिव्ह शिक्षण दोन प्रकारचे आहेत सवय आणि संवेदनशीलता ज्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक नाही अशा गोष्टींना प्रतिसाद देऊ नये यासाठी सवय आपल्याला मदत करते आणि स्वतला पर्यावरणाबरोबर जुळवून घेण्यासाठी मदत करते पर्यावरणावर जुळवून घेणे याचा अर्थ काय आहे मी येणार्या प्रत्येक संवेदी संदेशाला प्रतिसाद देत नाही सामान्यत जेव्हा आपण ज्या ठिकाणी आपले लक्ष कधीच पाहिले नाही अशा नवीन जागेवर जातो तेव्हा तिथे गेल्यामुळे आपले बरेच तपशीलांकडे लक्ष जाते परंतु आपण तिथे काम करत असल्यास किंवा आपण काहीतरी करत असल्यास मिळणार्या संवेदी संदेशांचा आपल्याला त्रास होत नाही सवयीद्वारे आपण अनावश्यक उत्तेजनांकडे दुर्लक्ष करायला शिकतो ज्यांचा आपण करत असलेले कामात आपल्याला काही उपयोग होत नसतो परंतु जेव्हा असे काहीतरी असते जे पूर्णपणे भिन्न असते आपली सवय झाल्यावर आपण प्रतिसाद देतो वातावरणाशी जुळवून घेतल्याने मेंदूला बिनमहत्त्वाच्या उत्तेजनांची तपासणी करता येते जेणेकरून मेंदू महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकेल आपण हे सर्व करतो जेव्हा आपण आपल्या कार्यालयात बसून असतो किंवा वर्गात असतो तेव्हा आपल्याला बिनमहत्त्वाच्या उत्तेजनांची तपासणी केली पाहिजे सेन्सिटायझेशन आपल्याला नक्की काय करायचे आहे हे कळते आपण जर आगीचे उदाहरण घेतले तर भारताच्या संदर्भात आपल्याकडे अग्निशामक यंत्र असेल परंतु ते कसे वापरायचे याबाबत बऱ्याच जणांना माहिती नसेल फायर अलार्म वाजला तर आपण काहीतरी केले पाहिजे हे आपल्याला माहिती असेल परंतु त्याबाबत आपल्याला असोसिएटिव लर्निंगमधून काही कळले नसेल तर त्या धोका दर्शविणाऱ्या उत्तेजना आपण खरोखर प्रतिसाद देऊ शकत नाही भावनिक स्मरणशक्ती खूप महत्वाची भूमिका निभावते भावनिक आठवणी अप्रत्यक्ष आणि स्पष्ट अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात आम्ही पूर्वीच्या युनिटमध्ये नमूद केले आहे की अॅमीगडाला भावनिक शिक्षण आणि स्मृतीवर प्रक्रिया करणे यात खूप गुंतलेला असतो अॅमीगडाला यात मध्यवर्ती भूमिका निभावतो कधीकधी एक अनुभव केवळ भावनाप्रधान सारांश किंवा कार्यक्रमाचा सारांश म्हणून संग्रहित केला जातो म्हणजे आपल्याला तपशील आठवत नाही परंतु आपल्याला तेव्हा आवडले की नाही हे आठवते किंवा त्या वेळी आपल्याला चांगले किंवा वाईट दुखी किंवा रागावलेले काहीतरी इत्यादी आपल्याला फक्त तो भाग आठवतो मला खात्री आहे की तुम्हाला प्रत्येकाला असे अनुभव आठवत असतील आणि त्यातील तपशील जरी आठवत नसला तरी तुम्हाला तो प्रसंग आवडला किंवा नाही हे आठवत असेल शिक्षकाने किमान एवढी खात्री केली पाहिजे की जेव्हा तो शिकवायला वर्गात जाईल तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात वर्गाबद्दल नकारात्मक भावना नसावी शिकण्यावर भावनांचा दोन प्रकारे परिणाम होतो एक म्हणजे भावनात्मक वातावरण ज्या वातावरणामध्ये शिकणे होते आणि दुसरे म्हणजे शिकवण्याच्या मुद्द्यांशी भावना किती प्रमाणात जोडल्या गेल्या आहेत उदाहरणार्थ मला खात्री आहे की आपल्या सर्वांना आपल्या क्षेत्रातील अनुभव असेल की काही विषय तुम्हाला आवडत असतील तर काही विषय आवडत नसतील एखादा विषय आपल्याला आवडतो किंवा आवडत नाही म्हणजे काय बौद्धिक पातळीवर पसंती किंवा नापसंती असे कोणतेही वैशिष्ट्ये नसते तरीही आपण विषयाशी विषयाबाबत भावना विकसित करतो भावनात्मक वातावरण वर्गातील वातावरणाशी थेट संबंधित असते उदाहरणार्थ विद्यार्थी स्वतःला प्रश्न विचारतील की हे शिक्षक मी त्यांना मदत मागितल्यानंतर मला मठ्ठ समजतील का आणि त्याचे उत्तर विद्यार्थ्यांना जर मिळाले की शिक्षक आपल्याला मठ्ठ समजतील तर ते शिक्षकांना मदत मागायला येणार नाहीत माझ्या यशाबद्दल शिक्षकाला काळजी आहे का याचे उत्तर नकारात्मक असेल तर विद्यार्थ्यांच्या मनात शिकण्या बद्दल नकारात्मक भावना तयार होतात मी काय करतोय याच्याबद्दल शिक्षकाला काही काळजी नसेल तर मी काळजी का करावी असे विचार अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांच्या मनात येतात 'संस्था माझ्या गरजांना प्रतिसाद देणारी आहे का ' तुम्हाला संस्था म्हणजे काय म्हणायचे आहे याचा अर्थ प्रशासन आणि प्राचार्य हा होऊ शकतो हे दोन्ही माझ्या गरजांबाबत प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे प्रतिसाद देतात का यालाच आपण भावनात्मक वातावरण असे म्हणतो आणि हे मध्यवर्ती असते हे आपण दुसऱ्या भागाच्या म्हणजेच शिकवण्याची परिस्थिती याच्या संदर्भानुसार नमूद केले आहे परिस्थितीचा एक पैलू म्हणजे भावनात्मक वातावरण असतो या प्रश्नांना नकळत मिळालेला प्रतिसाद विद्यार्थ्याला शिक्षकाकडे मिळू शकतो किंवा शिक्षक आणि भविष्यातील शिकण्याचे अनुभव यांच्यापासून दूर नेऊ शकतो शिक्षक किंवा संस्थेने काय केले पाहिजे तुम्ही सतत संवाद साधला पाहिजे की आपल्याला विद्यार्थ्यांची काळजी आहे आणि त्यांच्या शिकण्याबद्दल आपण जबाबदार आहोत सक्षम नसल्यास मी विद्यार्थ्याला दोष देत नाही कार्यपद्धती त्याला मठ्ठ ठरवते शिक्षकांनी जर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना शिकण्याची खात्री दिली नाही तर विद्यार्थी अशा शिक्षकांना पासून दूर जाऊ शकतात आणि त्याचा परिणाम भविष्यातील शिक्षणावर होतो अशी एक रासायनिक गोष्ट आहे की जे शिकण्याचा अनुभव आनंददायक बनवते एंडोर्फिनचा मेंदूत स्त्राव झाल्यास आपल्याला आनंद होतो जेव्हा आपल्याला नकारात्मक वाटतं तेव्हा कॉर्टिसोल सोडला जातो ज्याचा परिणाम म्हणून शिकण्याच्या कार्याकडे कमी लक्ष दिले जाते विद्यार्थी आणि अभ्यासक्रमातील मुद्दे विद्यार्थी अभ्यासक्रमातील असे मुद्दे जास्त लक्षात ठेवण्याची शक्यता आहे ज्यांच्यामध्ये त्यांची भावनिक गुंतवणूक असते जसे की विद्यार्थ्यांना एखादा विषय किंवा त्यातील एखादा मुद्दा जास्त आवडतो मी 'मला आवडते' किंवा 'मला अधिक वेळ घालवायचा आहे' या शब्दात भावनिक गुंतवणूक व्यक्त करतो कारण त्यातून आनंददायक अनुभव मिळतात याचा अर्थ काय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विषयात भावनात्मकरित्या गुंतवले पाहिजे आणि हे सर्व बौद्धिक नाही आपण हे कसे करतो प्रतिकृती वापरून रोजनिशी लिहून किस्से आणि वास्तविक जगातले अनुभव सांगून शिक्षक हे करू शकतो ही काही धोरणे आहेत ज्याचा वापर शिक्षक विद्यार्थ्यांना विषयाशी भावनेने जोडण्यासाठी करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे शिक्षकाने स्वतः विषयाशी भावनिकदृष्ट्या जोडले जाणे आवश्यक आहे आणि तो विद्यार्थ्यांशी ज्या प्रकारे बोलतो त्यावरून हे प्रतिबिंबित होते जेव्हा शिक्षक विषयाशी भावनिकरित्या जोडलेले असतात तेव्हा बहुसंख्य विद्यार्थी देखील विषयाशी भावनिकरित्या जोडले जाण्याची शक्यता असते याचा अर्थ असा की जर विषयाच्या अनुषंगाने सकारात्मक भावना असल्यास विद्यार्थी अशी माहिती वर्किंग मेमरी मधून लॉंग टर्म मेमरी मध्ये पाठवू शकतात आणि तिथेच साठवू शकतात आता आपण शिकणे आणि टिकवून ठेवण्याच्या मुद्द्यांकडे पाहू या या दोन भिन्न घटना आहेत आपण एकतर फक्त घोकून अल्प कालावधीसाठी काहीतरी शिकू शकतो आपण विशिष्ट प्रक्रियेद्वारे थोड्या काळासाठी काहीतरी शिकू शकतो आणि नंतर आपण ते विसरतो मला आपल्याला पाच ते सहा वर्षांपूर्वी शिकवलेल्या गोष्टींच्या अनुभवाबद्दल खात्री आहे की जर आपण ती माहिती नियमितपणे वापरत नसलो तर आपल्याला त्यातील काही अंश लक्षात राहतील परंतु पूर्ण तपशील लक्षात राहणार नाही आपल्याला सतत आपल्या स्मरणशक्तीला बळकट करावे लागेल शिकलेले सर्व दीर्घकाळ लक्षात राहणे शक्य नसते तुम्ही एखाद्या सेमिस्टर मध्ये काही शिकले असेल तर ते तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहील अशी शक्यता नाही टिकवून ठेवणे किंवा लक्षात ठेवणे म्हणजे काय ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे लॉंग टर्म मेमरी शिकलेल्या गोष्टी शोधू शकते ओळखू शकते आणि भविष्यकाळात वापरण्यासाठी अचूकपणे परत मिळवू शकते टिकवून ठेवणे ही एक अशी प्रक्रिया आहे की जिच्यावर बऱ्याच घटकांचा प्रभाव पडतो यात विद्यार्थ्यांच्या लक्ष देण्याची तीव्रता त्याने केलेला सराव ओळखू आलेली काही वैशिष्ट्ये नेमकी काय प्रक्रिया घडते याचा तपशील आपल्याकडे नाही परंतु आपण अशा काही सकारात्मक आणि नकारात्मक प्रक्रिया किंवा प्रक्रियांचा विचार करू शकतो ज्यांचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडू शकतो लक्षात राहण्यासाठी विद्यार्थ्याने जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे तसेच जाणीव आणि अर्थ म्हणजेच सेन्स आणि मीनिंग असलेल्या संकल्पनांची रचना केली पाहिजे यामुळे लॉन्ग टर्न स्टोरेज नेटवर्क भक्कम होतात लॉंग टर्म मेमरी मध्ये टिकवून ठेवण्याची प्रक्रिया ज्यात हस्तांतरण आणि टिकवून ठेवणे या दोन्ही क्रिया समाविष्ट असतात त्याला आपण ढोबळमानाने रिहर्सल असे म्हणतो शिकणाऱ्याला वारंवार प्रक्रिया करण्यासाठी वेळ असेल तरच नवीन शिकण्यातून बोध घेण्याचे काम होते म्हणजेच तुम्ही विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी किंवा माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही आणि तुम्ही नवीन मुद्द्याकडे वळलात तर अपुरी तालीम होते आणि तुम्ही शिकवलेले लक्षात ठेवण्याची शक्यता कमी होते हे भारतीय संदर्भात होते कारण शिक्षक अभ्यासक्रमात अति उत्साहाने भरमसाठ मुद्दे घालून ठेवतात अभ्यासक्रमात भरपूर विषय असतात आणि प्रत्येक विषयात शिकण्याचे धडे भरपूर वाढलेले असतात यामुळे वर्गात शिकवलेले मुद्दे वारंवार प्रक्रिया करून शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळत नाही अशाप्रकारे माहितीवर सतत होणारी प्रक्रिया म्हणजेच रिहर्सल किंवा तालीम तालीम केल्याशिवाय बौद्धिक संकल्पना दीर्घकाळ लक्षात राहणे शक्य नाही या संकल्पनांचा सराव होईल याची खात्री आपण केली नाही तर त्या या दीर्घकाळ लक्षात राहण्याची शक्यता नाही शिकण्याची विशिष्ट उद्दिष्टे गाठण्यासाठी आवश्यक असणारी योग्य प्रकारची तालीम आणि त्यासाठी अपेक्षित असणारा वेळ याचा विचार शिक्षकाने केला पाहिजे कुठल्या पद्धतीची तालीम आवश्यक आहे काहीजणांना तालमीसाठी कमी वेळ लागेल तर काहीजणांना जास्त ही वेळ विषयावर तसेच शिक्षकांच्या निर्णयांवर अवलंबून असते विद्यार्थ्यांची माहिती टिकवून ठेवण्याची क्षमता देखील अध्यापनाच्या वापरल्या जाणाऱ्या पद्धतीवर अवलंबून असते म्हणूनच नंतरच्या भागांमध्ये माहिती टिकवून ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शिकवण्याच्या पद्धती आणि घटक यांच्यावर आपण जास्त लक्ष देणार आहोत तालीम म्हणजे शिक्षकांनी सुरू केलेली आणि शिक्षकाने दिशा दिलेली क्रिया आहे ती एकट्या विद्यार्थ्यांची जबाबदारी नाही विद्यार्थ्याने कोणत्या पद्धतीची तालीम करावी याबाबत शिक्षकाने त्याला मदत करणे तसेच दिशा दाखवणे अपेक्षित आहे यातून मुख्य निष्कर्ष असा निघतो की तालमीची सुरुवात आणि दिशा हे दोन्ही शिक्षकांनी ठरवणे आवश्यक आहे तालमीच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे पाठ करणे जी आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे सोपी पुनरावृत्ती आपण प्रत्येकाने ही पद्धत शाळेत वापरली आहे एखादी कविता किंवा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा असेल काही पाठ करायचे असेल तर आपण पुनरावृत्ती करतो आणि मुद्दा जर मोठा असेल किंवा कवितेमध्ये बरीच कडवी असतील तेव्हा आपण सुरुवातीला एक एक कडवे पाठ करतो आणि आपल्या लक्षात राहिले आहे याची खात्री झाल्यानंतर ते एकत्र करतो यालाच एकत्रित पुनरावृत्ती असे म्हणतात तालीम करण्याच्या या दोन सोप्या पद्धती आहेत ज्या प्रत्येक जण वापरतो खुलासेवार तालीम पद्धतीमध्ये वाक्याचे किंवा परिच्छेदाचे अंश वापरले जातात विद्यार्थी त्यांच्या शब्दात कल्पना पुन्हा म्हणतात आणि हे शब्द पुढील साठवण्यासाठी ओळखीचा धागा बनतात विद्यार्थी स्वतःच्या शब्दात हे लिहू शकला तर ते शब्द पुढील साठवण्यासाठी ओळखीचा धागा बनतात ज्यावेळी आपल्याला एखादा धागा सापडतो त्यावेळी आपल्याला पूर्ण कल्पना आणि त्याच्याशी संबंधित क्रिया आठवतात आणखी एक पद्धत म्हणजे निवडणे आणि नोट्स काढणे विद्यार्थी मजकूर चित्रे आणि व्याख्याने यांचे पुनरावलोकन करतात आणि त्यातील कोणता भाग महत्त्वाचा आहे हे ठरवतात आणखी एक धोरण निवडणे आणि नोट टेक घेणे आहे विद्यार्थी मजकूर चित्रांचे पुनरावलोकन करतात आणि व्याख्याने महत्त्वपूर्ण आणि महत्त्वपूर्ण भागांवर निर्णय घेताना निर्णयाचे निकष शिक्षक किंवा लेखक आणि किंवा इतर विद्यार्थी यांच्याकडून ठरवले जातात विद्यार्थी त्यानंतर कल्पना वाक्यांशामध्ये तयार करतात आणि त्यांच्या नोट्स लिहितात भविष्यवाणी करणे विषयाच्या एखाद्या भागाचा अभ्यास केल्यानंतर त्यासाठी कोणते साहित्य वापरावे आणि शिक्षक या भागाबद्दल कोणते प्रश्न विचारू शकतात याचा अंदाज विद्यार्थ्यांना येतो हा तालमीचा एक मार्ग आहे विद्यार्थ्यांचा एक गट जर अभ्यास करत असेल आणि त्या गटाने शिक्षक आपल्याला कोणते प्रश्न विचारू शकतील याचा अंदाज बांधला तर ते तो विषय वारंवार बघतील आणि उत्तरे शोधून काढतील प्रश्न विचारणे विषयाचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी त्यावरील प्रश्न काढतात परिणामकारक होण्यासाठी हे प्रश्न सर्व बौद्धिक स्तरांशी संबंधित असले पाहिजेत सारांश काढणे किंवा संपवणे शिकलेले मुद्दे आणि कौशल्य यांच्यावर विद्यार्थी विचार करतात आणि त्यांचा सारांश काढतात आपण काही शिकवण्याचे घटक किंवा तालमीच्या पद्धती शिकल्या तुम्ही तुमची स्वतःची तालमीची पद्धत विकसित करू शकता उपलब्ध साहित्यामध्ये 30 ते 40 प्रकारच्या तालमीच्या पद्धती लिहिलेल्या आहेत शिक्षकांना मार्गदर्शकतत्त्वे चांगल्या प्रकारे लक्षात राहण्यासाठी आपण जे शिकलो त्यावर आधारित तालमीच्या क्रिया आणि पद्धती किंवा शिकवण्याचे घटक आणि पद्धती विद्यार्थ्यांना शिकवा शिकवण्याचे घटक तुम्हाला ज्या क्रमाने वापरायचे आहेत त्या क्रमाला पद्धती असे म्हणतात विद्यार्थ्यांना त्यांच्या सवयीचा आणि अभ्यासाचा भाग होईपर्यंत तालमीच्या पद्धतींचा सतत सराव करायला सांगा त्यांना याची सवय झाली पाहिजे किंवा ते रिफ्लेक्टिव मोडऐवजी रिफ्लेक्सीव मोडमध्ये गेले पाहिजे तालीम विषयांशी संबंधित ठेवा विषयाशी असंबद्ध तालीम असेल तर त्यातून काही लक्षात राहणार नाही उदाहरणार्थ शिक्षकांचे अनुभव विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित नसतील त्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची तालीम पद्धती शोधली पाहिजे लक्षात ठेवा आपण विषयाची वारंवार पुनरावृत्ती करत राहणे हे तालमीच्या परिणामकारकतेचे विश्वासार्ह निदर्शक नाही शिक्षकांसाठी आणखी एक मार्गदर्शक सूचनाः विद्यार्थ्यांना त्यांच्या मित्रांसमोर आणि शिक्षकांसमोर पाठ केलेले म्हणून दाखवायला सांगा तुम्ही जे पाठ केले आहे ते तुमच्या मित्रांसमोर आणि वेळ मिळाला तर शिक्षकांसमोर तोंडी म्हणून दाखवू शकता तालीम अर्थपूर्ण आणि यशस्वी बनवण्यासाठी जास्तीत जास्त चित्र असणारे आणि सुसंबद्ध असे धागे द्या चित्रांच्या धाग्यात भोवती मी अजून काही धागे तयार करू शकतो का मी चित्र काढू शकतो आणि त्यात मजकुराची जागा देऊ शकतो चित्र असणारे धागे नेहमीच अधिक प्रभावी असतात अभ्यास असे दर्शवतो की व्याख्यानानंतर तीन दिवसांनी दहा टक्के लक्षात राहते प्रात्यक्षिक करून दाखवल्यास 20 लक्षात राहते तुम्ही एखादा प्रश्न सोडवला किंवा एखादे काम करणारे मॉडेल दाखवले तरी सुद्धा तीन दिवसांनंतर वीस टक्केच लक्षात राहते चित्रात्मक साहित्य जोडल्यामुळे लक्षात राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते कारण मेंदूच्या व्हिज्युअल मेमरी सिस्टीम मध्ये साठवण्याची प्रचंड क्षमता तसेच आठवण्याची उपलब्धता असते आपण लक्षात ठेवले पाहिजे की मेंदूच्या बऱ्याच भागात चित्रात्मक माहिती साठवणे आणि त्यावर प्रक्रिया करणे याबाबत प्रचंड क्षमता आहे आपण या क्षमतेचा वापर केला पाहिजे तोंडी आणि चित्रात्मक प्रक्रिया करण्यामुळे शिकण्याच्या क्रियांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो यामुळे जास्त माहिती टिकवून ठेवण्यासाठी मदत होते सराव किंवा प्रत्यक्ष क्रिया केल्यामुळे टिकून ठेवण्याची क्षमता वाढते आणि यामुळे तुमच्या प्रेरणेला उत्तेजन मिळते सहकार्याने शिकण्याच्या समूहामध्ये हा घटक समाविष्ट असतो या काही माहिती टिकवून ठेवण्याच्या पद्धती आहेत हा विषय प्रचंड मोठा आहे आणि याबद्दल बरेच साहित्य उपलब्ध आहे शिक्षकाने या साहित्याचा वापर करून त्याचे विद्यार्थी किंवा विषय किंवा संस्था यांच्याशी संबंधित योग्य अशी तालीम पद्धती शोधून काढली पाहिजे स्वाध्याय आपण वापरलेल्या तालीम पद्धती आणि त्यांची परिणामकारकता याबाबतचे दोन प्रसंग प्रत्येकी 250 शब्दात वर्णन करण्याची आम्ही आपणास विनंती करतो आपले लेखन मेल द्वारे पाठवले तर आम्हाला आवडेल आणि शक्यतो हा संवाद आम्हीसुद्धा पुढे सुरू ठेवू पुढच्या भागात आपण मेंदूसाठी टिकवून ठेवणे शिकणे आणि हस्तांतरण करणे या क्रिया सोप्या करण्यासाठी वापरले जाणारे शिकवण्याचे घटक समजून घेणार आहोत शिकवण्याचे तीन ते चार घटक आपण थोडक्यात पाहिले आहेत या घटकांची ओळख आपण अधिक पद्धतशीरपणे करून घेणार आहोत तसेच त्यांचा वापर वर्गात कसा करायचा हे समजून घेणार आहोत लक्ष दिल्याबद्दल आपले मनापासून आभार